कर्ल ऑफ अ फिल्ड I मागचे लेक्चर आठवा आपल्याला इलेक्ट्रिक फिल्ड चे डायव्हर्जन्स बरोबर rho r भागिले epsilon 0 असे मिळाले होते Erρ0 आणखी आठवून बघा की ही गणितीय प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मी हेल्होल्ट्जचे प्रमेय Helmholtz's theorem बद्दल बोललो होतो त्याच्या प्रूफ शिवाय मी सांगितले होते की जर आपल्याला बाऊंड्री वरील व्हेक्टर फिल्ड माहिती असेल किंवा बाऊंड्री वर लंब असलेला एखादा कंपोनंट माहिती असेल आणि जर मला फिल्डचे डायव्हर्जन्स आणि कर्ल माहिती असेल तर या व्हॉल्युम वर असलेली फिल्ड मी मोजू शकतो हे आपण सांगितले होते आणि आता आपल्याला कर्ल याचा अर्थ काय असतो ते बघायचे आहे मी हे लिहिले होते जेव्हा मी कर्ल ची ओळख करून दिली होती कर्ल E बरोबर x कंपोनंट पार्शियल Ez भागिले पार्शियल y वजा पार्शियल Ey भागिले पार्शियल z अधिक y कंपोनंट पार्शियल विथ रिस्पेक्ट टू z ऑफ Ex वजा पार्शियल Ez भागिले पार्शियल x अधिक z कंपोनंट पार्शियल Ey पार्शियल x वजा Ex Ey हे कसे आले आणि याचा अर्थ काय आहे या लेक्चर मध्ये आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे तुम्हाला कर्ल काय असते याची जाणीव होईल आपण आता येणारे फ्लक्स आणि बाहेर जाणारे फ्लक्स याबद्दल चर्चा केलेली आहे आता याचा अर्थ काय आहे हे आपण बघूया Curl ExEz∂y Ey∂zyEx∂z Ez∂xzEy∂x Ex∂y नेहमीच्या भाषेत सांगायचे म्हणजे कर्ल म्हणजे असे काहीतरी जे भोवताली फिरत असेल जसे की काही लोकांना कुरूळे केस असतात किंवा एखादे सिंक असेल ज्याच्या मध्ये पाणी जाते हे पाणी अशा पद्धतीने जाते म्हणून व्हेलॉसिटी फिल्ड कर्ली बनते आणि आपल्याला याचे गणितीय समीकरण बघायचे आहे समजा येथे एक व्हेलॉसिटी फिल्ड आहे जी या भोवती असे वलय तयार करत आहे आपण या व्हेक्टर फिल्डची एखादी रेषा घेऊयात आणि खालील इंटिग्रल मोजूयात मी या रेषेवर ती पुढे जाईल आणि याचा एक छोटा तुकडा डेल्टा I घेईल आणि यावरील E चे मोजमाप करेल डेल्टा I ला या रेषेवरती गुणाकार करून आणि नंतर त्यांची बेरीज करून आपण याला बंद करूयात जरी इथे एखादी फिल्ड नाहीये तरी मी हा मार्ग बंद करेल आणि आपण बघुयात यातून काय बाहेर पडते हे सोपे करण्यासाठी मी पुन्हा एक आयताकृती मार्ग घेतो असे म्हणा की तो x y प्लेन मध्ये आहे आता हे समजून घेण्याचा प्रयत्न करा कि मी काय करत आहे मी प्रत्येक पॉईंट वरती E घेत आहे हा कंपोनंट या मार्गावरती घेत आहे आणि त्याला या छोट्या डेल्टा I ने गुणाकार करत आहे आणि या सगळ्यांची बेरीज करत आहे ज्याला मी असे पण लिहू शकतो की या क्लोज्ड पाथ E डॉट dI वरील लाईन इंटिग्रल हे आपल्याला आपोआपच E चा dI वरील कंपोनंट देईल आपण x y प्लेन मधील छोट्या पाथ साठी आपण हे करूयात या x y प्लेन मधील सगळ्यात खालचा एक छोटा कोपरा घेऊयात समजा हे आहे x अधिक डेल्टा x y वरती x अधिक डेल्टा xy अधिक डेल्टा y आणि xy अधिक डेल्टा y जर आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने गेलो तर ही पॉझिटिव्ह असेल म्हणून मी याला असे घेईल हे आहे x y x अधिक डेल्टा xy x अधिक डेल्टा xy अधिक डेल्टा y xy अधिक डेल्टा y आता आपण हे इंटीग्रल मोजूयात ह्या सगळ्या पाथ साठी इथे हा पाथ मोठा करून दाखवला आहे आणि मी पुन्हा हे पॉईंट लिहितो xy x अधिक डेल्टा xy x अधिक डेल्टा xy अधिक डेल्टाy xy अधिक डेल्टा y हे जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जात असते तेव्हा आपण हे मोजूयात समेशन Ei डेल्टा Ii हा आहे पाथ 1 2 3 4 1 वरती Ei डेल्टा I ची किंमत असेल Ex आणि मागच्या पॉईंटवरून हे असे दाखवले जाते Ex X Y डेल्टा X 2 वरती हे असेल Ey X Y डेल्टा y अधिक विथ रिस्पेक्ट टू x y मधील बदल गुणिले डेल्टा x डेल्टा y ला फिरवत आहे तर मी हे 2 पाथ साठी मोजले आहे Eili Over 1 ExXYX Over 2 EYXX YYEYXYyEY∂XXY आता आपण मार्ग क्रमांक 3 कडे जाऊयात मी याला xy x अधिक डेल्टा xy x अधिक डेल्टा xy अधिक डेल्टा y आणि xy अधिक डेल्टा y करत आहे आता मी या मार्क क्रमांक 3 साठी मोजमाप करणार आहे मार्ग क्रमांक 1 साठी आपल्याकडे होते Ex xy डेल्टा x पाथ 1 वरती जेव्हा मी हे मार्ग क्रमांक तीन साठी मोजेल तेव्हा या पाथ वरील प्रत्येक घटकासाठी x ची किंमत ही सारखीच राहील y ची किंमत डेल्टा y ने बदलेल म्हणून मी आता मार्ग क्रमांक तीन साठी हे मोजत आहे येथे Ex होईल Ex xy अधिक पार्शियल Ex भागिले पार्शियल y डेल्टा y प्रत्येक घटकासाठी x y ची किंमत नक्कीच बदलेल आणि आपण येथे x ची किंमत घेणार आहोत याच्यासाठी पण असेच असेल म्हणून E डॉट dl 3 वरती बरोबर असेल लक्षात घ्या की येथे dl हे वजा x दिशेने आहे म्हणून हे असेल वजा Ex डेल्टा X जे की होईल वजा Ex x y डेल्टा X वजा पार्शियल Ex भागिले पार्शियल y डेल्टा Y डेल्टा X dl।3 ExX ExxyX Ex∂yYX असेच मार्ग क्रमांक 4 साठी हे असेल xy अधिक डेल्टा y xy हे सगळे पॉईंट x वरती असेल तर माझ्याकडे आता असेल Ey xy डेल्टा y आणि हे वजा दिशेने असेल म्हणून वजा येथे विस्थापन हे वजा y दिशेने आहे म्हणून येथे प्रत्येक पॉइंट साठी बदल असा असेल की x हे डेल्टा x एवढ्या किमतीने कमी झालेले असेल जर मी या सगळ्यांची 1 2 3 4 ची बेरीज केली मी तुम्हाला दाखवतो की हे मार्ग क्रमांक 1 सारखे दिसायला लागेल हा मार्ग 3 होता जो असा होईल मार्ग 2 आणि मार्ग 4 साठी मी केलेले आहे म्हणून 1 2 3 4 आपण मार्ग क्रमांक 2 साठी मोजमाप करू तर मार्ग 2 आणि मार्ग 1 आणि मार्ग 3 आणि मार्ग 4 हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा मार्ग 2 असतो Ey xy डेल्टा y अधिक पार्शियल Ey पार्शियल x डेल्टा x डेल्टा y आपण ह्या सगळ्यांना जेव्हा एकत्र करतो तेव्हा आपल्याला जे मिळते ते असते इंटिग्रल E डॉट dl या सगळ्या मार्गासाठी आणि ते असते पार्शियल Ey भागिले पार्शियल X डेल्टा X डेल्टा Y वजा पार्शियल Ex भागिले पार्शियल y डेल्टा X डेल्टा Y dlEY∂XXY EX∂yXY तुम्ही मागच्या स्लाईड वरती बघू शकता की बाकी सगळ्या टर्म्स कॅन्सल झाल्या आहेत मी इथे लिहित आहे Ey पार्शियल x वजा पार्शियल Ex पार्शियल y डेल्टा x डेल्टा y हे डेल्टा x डेल्टा y काय आहे डेल्टा x डेल्टा y हे या छोट्या आयताचे क्षेत्रफळ आहे म्हणून या आयतावरती समेशन E डॉट dl असेल पार्शियल Ey भागिले पार्शियल X वजा पार्शियल Ex भागिले पार्शियल y मी येथे स्पष्टपणे हे लिहित आहे की x गुणिले हा छोटा एरीया उजव्या हाताच्या नियमानुसार जर मी माझ्या हाताची बोटे अशी वळवली तर अंगठा मला या एरियाची दिशा देईल जर मी अशा पद्धतीने गेलो हे xy प्लेन आहे अंगठा मला एरियाची दिशा देत आहे ही z दिशा आहे जर मी या एरियाला व्हेक्टर असे लिहिले डेल्टा A z व्हेक्टर dlEY∂XXY EX∂yXYEY∂X EX∂yA तुम्हाला हे व्हेक्टर नोटेशन ओळखीचे नाहीत असे नाही जेव्हा आपण या आधी डायव्हर्जन्स मोजले होते तेव्हा आपण हे एरिया डिरेकशन या व्हॉल्युम बाहेर येत आहे अशा पद्धतीने घेतले होते तर जर मी क्लोस्ड पाथ वरती असेल तर मी या पाथ भोवती माझी बोटे वळवली तर अंगठा मला या एरियाची दिशा देईल तर मी याला असे लिहू शकतो की डेल्टा Az आणि मी याला Ez कंपोनंटचा कर्ल म्हणणार आहे z डॉट z डॉट म्हणून Ez या कंपोनंट चा कर्ल असेल पार्शियल Ey भागिले पार्शियल x वजा पार्शियल Ex भागिले पार्शियल y Az अशाच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या कंपोनंट साठी देखील मोजमाप करू शकता आणि मी हे तुम्हाला सराव करण्यासाठी देत आहे कर्ल याला आपण असे म्हणू शकतो की कर्ल ऑफ E जे की सांकेतिक भाषेत असे असेल x पार्शियल x अधिक y पार्शियल y अधिक z पार्शियल z ते तसेच आहे ज्याची आपण याआधी ओळख करून घेतलेली आहे क्रॉस प्रॉडक्ट ExX अधिक EyY अधिक EzZ मी येथे युनिट व्हेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेत आहे आणि नंतर डिफरंशिअल ऑपेरेशन करत आहे आणि हे मला कर्ल देईल